आम्ही आजच्या व्याख्यानात मॅक्सवेलच्या समीकरणांच्या पुनरावलोकनाने प्रारंभ करू आपण सर्वजण कोर्सच्या कुठल्या तरी वेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स केले आहेत तर हे फक्त एक सहज रीफ्रेशर असावे तर आम्ही ज्या विषयांकडे पहातो त्या मॅक्सवेलच्या समीकरणांपासून प्रारंभ होईल आणि नंतर मी सीमा अटींकडे जाईल तर आपल्या सर्वांना माहित आहे की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचे प्रॉब्लेम पूर्णपणे सोडवते मला फक्त मॅक्सवेलची समीकरणेच माहित असणे आवश्यक नाही परंतु सीमेवरील अटी काय आहेत हे देखील मला माहित पाहिजे म्हणून हे दोन प्रकारचे आवश्यक आहे नंतर आपण पॉवर पॉईंटिंग वेक्टर आणि त्यासारख्या संकल्पनांकडे पाहू आणि दोनक प्रमेयाकडे ज्या आपण कदाचित अंडरग्रेजुएट कोर्समध्ये पाहिले असेल किंवा नसेल जे काही वेगळेपणा आणि समतेचे सिद्धांत आहेत ठीक आहे म्हणून या व्याख्यानात आणि पुढे जाताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भौतिक परिमाण करंट आणि चार्जेस यासाठी लिहिलेली समीकरणे आहेत आम्ही काय करू आम्ही त्यास सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करू गणिताच्या मार्गाने बनवू जे आपल्याला अधिक सामर्थ्य देईल ह्या समीकरणांना नेहमीच भौतिक अर्थ असेल असे नाही परंतु त्यापासून आपण प्राप्त केलेली गणितीय शक्ती आपल्याला काही प्रॉब्लेम सोडविण्यास मदत करते आणि उदाहरणार्थ समतुल्य प्रमेय समाविष्ट केले जाईल तर मग आपण आपल्या सर्वांना माहिती असलेल्या मॅक्सवेलच्या समीकरणांसह प्रारंभ करूया म्हणूनच उदाहरणार्थ मॅक्सवेल हर्टझ फॅराडे अॅम्पेरे या सर्वांनी हे केलेले आणि अगदी त्या वेळेस त्यांनी खरोखरच मौल्यवान भौतिक परिमाणांनी काम केलेले असे अगदी सुरुवातीच्या प्रयोगांसह आपण प्रारंभ करू कारण आपण हेच प्रयोगशाळेत मोजले आहे आपण व्होल्टेज मोजता आपण करंट मोजता आपण प्रयोगशाळेत एक जटिल प्रमाण मोजत नाही जे नंतरचे गणितीय अॅब्स्ट्रक्शन आहे स्क्रिप्ट ई आणि स्क्रिप्ट एच सारख्या या वेगळ्या चिन्हाद्वारे मी या वास्तविक मूल्यवान भौतिक परिमाणांचा अर्थ दर्शवित आहे म्हणूनच हे सांगण्यासाठी की ही वास्तविक परिमाण आहेत आणि म्हणूनच आपण मागील व्याख्यानातून पाहिल्याप्रमाणे मॅक्सवेलचे समीकरण या चारशिवाय होते निळ्या फॉन्ट मधील टर्म्स आहेत आपल्या सर्वांना आधीच ब्लॅक फॉन्टमध्ये सर्वकाही माहित आहे तर चुंबकीय क्षेत्राच्या बदलाचा दर आहे आणि याप्रमाणेच तेथे एक विस्थापन करंट आहे जे आपल्याला सर्व माहिती आहे तर जर मी निळे फॉन्टशिवाय या चार पहिल्या चार समीकरणे पाहिल्यास या समीकरणांमध्ये एक प्रकारची असमानता आहे कारण जर मी माझा दर म्हणजे विद्युत क्षेत्राचा कर्ल पाहतो तर चुंबकीय क्षेत्र बदलण्याचा दर असतो आणि इतर टर्म नाहीत तर दुसर्या समीकरणामध्ये तेथे आहे विद्युत् क्षेत्र आणि करंट प्रमाणानुसार बदलाचे दर आहेत तर त्यामध्ये एक प्रकारची असमानता आहे आणि म्हणून ही विषमता निश्चित करण्यासाठी आम्हाला पुढे गणिताची थोडी शक्ती मिळते आपण विद्युत क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र सममितीयता यांच्यातील संबंध बनवण्यासाठी प्रमाणात जोडत आहोत आणि त्या क्वांटिटिस काय आहेत जर जे विद्युतप्रवाह होता तर एम आहे विद्यार्थीः चुंबकीय चुंबकीय प्रवाह आणि जर विद्युत चार्ज असेल तर आहे चुंबकीय चार्ज ठीक आतापर्यंत आम्ही म्हणत आहोत की हे भौतिक परिमाण नाहीत ठीक आहे कमीतकमी चुंबकीय चार्ज म्हणजे भौतिक प्रमाण मानले जाऊ शकत नाही परंतु चुंबकीय चार्ज अस्तित्त्वात नसण्याचे खरोखर कोणतेही सैद्धांतिक कारण नाही तर आपल्यापैकी कोणास हे सापडल्यास नोबेल बक्षीस तुमची वाट पहात आहे तर त्या बद्दल आहे तर हे असे प्रश्न आहेत ज्यावर आम्ही काम करू बरोबर खरं तर मला वाटतं की डायरकचा एक पेपर आहे ज्यानुसार गणित एक क्रमवार दर्शविते की चुंबकीय चार्ज असले पाहिजे परंतु आम्हाला ते ठीक आढळले नाही तर आपल्याला स्वारस्य असल्यास आपण त्याबद्दल अधिक वाचू शकता मग आणखी एक समीकरण आहे जे मॅक्सवेलच्या समीकरणासह वापरले जाते जे प्रभारासाठी सातत्य संबंध आहे तर तुम्हाला काय वाटते म्हणून मी येथे खाली लिहिलेले हे समीकरण आहे तुम्हाला असे वाटते की हे समीकरण पहिल्या चार समीकरणांपेक्षा स्वतंत्र आहे हे बरोबर डिराईव केले जाऊ शकते आम्ही ते कसे डिराईव करू शकतो विद्यार्थीः दुसर्या समीकरणाचे डायव्हर्जन्स घ्या दुसर्या समीकरणाचे डायव्हर्जन्स घ्या बरोबर जर मी येथे दुसर्या समीकरणाचे डायव्हर्जन्स केले जर मी हे संपूर्ण समीकरण केले तर आपल्या सर्वांना माहित आहे की अशा प्रकारे कोणत्याही वेक्टर एच साठी ही समानतेची ओळख आहे विद्यार्थीः 0 0 बरोबर तर मगच आपण डाव्या बाजूला 0 बनलेले पाहू शकता आणि उजव्या हाताला करंट टर्म येथे आहे आणि आम्ही आमच्या कौलॉम्बचे समीकरण वापरू आणि मध्ये रूपांतरित करू तर हे आपले सातत्य समीकरण आहे बरोबर हे फक्त सोयीसाठी स्वतंत्रपणे लिहिलेले आहे परंतु ते फक्त मॅक्सवेलच्या समीकरणांमधून आणि वेक्टर कॅल्क्यूलस वरुन आले आहे ओके तर आपण जे केले ते थोडक्यात सांगायचे म्हणजे गणिताच्या सोयीसाठी आणि आम्हाला समरूपतेचा एक प्रकारचा हक्क देण्यासाठी आम्ही या दोन नवीन क्वांटिटिस येथे सादर केल्या आहेत मी विद्युत आणि चुंबकीय इंटरचेंज केल्यास इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एक्सचेंज होते मला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक करंट्स मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक चार्ज बरोबर इंटरचेंज करावे लागतात जेव्हा मी यास वास्तविक जीवनातील समस्येमध्ये रुपांतरित करीन तेव्हा मी हे सुनिश्चित करेन की मी अनफिजिकल परिमाणांबद्दल बोलत नाही तर मला आणखी एक पाऊल उचलण्याची काळजी घ्यावी लागेल जे आपण करूया हे गुणधर्म कसे वापरायचे हे उर्वरित कोर्समध्ये स्पष्ट होईल तर तीच तुमच्या मॅक्सवेलची समीकरणे आहेत बरोबर आपण ते कसे वापरतो याचे एक साधे उदाहरण घेऊ आम्ही या कोर्समध्ये बरेच क्लिष्ट गणिते करू परंतु आपण एक साधे वेव्हचे उदाहरण घेऊ म्हणून मी व्हॅक्यूम मध्ये मॅक्सवेल चे समीकरण लिहिले आहेत आणि व्हॅक्यूम ज्यात कोणतेही स्रोत किंवा चार्ज नाही कोणतेही स्रोत म्हणजे बरोबर 0 चार्ज आणि करंट देखील 0 आहे तर दोन सोपी समीकरणे मला त्यांचे एकत्रीकरण करायचे आहे जसे कि एकच समीकरण मिळेल तर ही चार समीकरणे आपण आधी पाहिली आहेत दोन अतिरिक्त घटक आहेत ज्यांना कँस्टीटूटीव्ह संबंध म्हणतात जे आपल्याला डी आणि ई बी आणि एच बरोबरचे संबंध सांगतात त्याच्या व्हॅक्यूमपासून हे अगदी सोपे आहे हे आणि संबंधित आहे हे कठीण मुळीच नाही तर आता जर मला घ्यायचे असेल तर पहिल्या दोन समीकरणावरून असे समजू की मला एक व्हेरिएबल्स काढून टाकायचा आहे बरोबर तर असे आहे की तिथे दोन समीकरणे आणि दोन व्हेरिएबल्स आहेत बरोबर दोन व्हेरिएबल्स आहेत जर मी ही पहिली दोन समीकरणे पाहिली तर या समीकरणांमधील दोन व्हेरिएबल्स काय आहेत विद्यार्थी R आणि t रँड t नाही r आणि t मी फक्त स्पेस आणि टाइम काही टप्प्यावर खरे असे समीकरण सांगत आहे परंतु स्पेस आणि टाइमच्या एका विशिष्ट टप्प्यावर मला माहित नसलेले 2 व्हेरिएबल्स काय आहेत ई आणि एच किंवा ई आणि बी इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड हे मला माहित नाही आणि मला याची गणना करायची आहे बरोबर म्हणूनच कोणत्याही सीईएमच्या उदाहरणाची ही सामान्य कल्पना असेल मी विद्युत फील्ड शोधू इच्छित आहे चुंबकीय क्षेत्र जे काही चार्ज वितरण करतात करंट वितरण करतात सीमा अटी ब्ला ब्लाह बरोबर आहे तर माझ्याकडे दोन व्हेरिएबल्स मध्ये दोन समीकरणे आहेत तर तत्त्वानुसार मी त्यांचे योग्य निराकरण करण्यास सक्षम असावे तर मग आपण काय करावे आम्ही वेक्टर कॅल्क्युलसमधील काही प्रॉपर्टीज वापरू प्रथम समीकरणाचे कर्ल येथे घेऊ बरोबर तर बरोबर आता एक चांगला संबंध आहे जो आपल्याला या वेक्टर कॅल्क्युलस कडून माहित झाला ज्यासाठी विद्यार्थी पुरेसे आहे हे आपल्याला मिळते आता या दोन संज्ञांपैकी कोणतेही एक पद आहे जे सरलीकृत होते विद्यार्थीः पहिली पहिली संज्ञा जी सरलीकृत केली कुलम्बचा कायदा वापरणे योग्य आहे कारण इथे आणि डी हे ई शी संबंधित आहे फक्त एका कॉन्स्टन्टद्वारे तर होणार आहे विद्यार्थीः 0 0 बरोबर तर ही संपूर्ण टर्म 0 आहे ठीक आहे तर आम्ही ही पहिली टर्म कमी केली आहे तर डावी बाजू बनेल ठीक आहे फक्त एक द्रुत तपासणी ही एक स्केलर आहे किंवा वेक्टर डावीकडील बाजू आहे हे एक्सप्रेशन येथे हे एक स्केलर किंवा वेक्टर आहे विद्यार्थीः स्केलर हे एक्सप्रेशन येथे स्केलर किंवा वेक्टर आहे तर वेक्टर स्केलरच्या बरोबरीचा कसा असू शकतो तर डावीकडील बाजू स्पष्टपणे एक वेक्टर आहे म्हणूनच उजव्या बाजूला देखील एक वेक्टर का आहे कारण हे कसे चालवित आहे हे खरोखरच होणार आहे तर या प्रत्येकावर एक एक करून कृती करेल आणि मला वेक्टर देईल ठीक आहे स्केलरवर कार्य करू शकेल ते वेक्टरवर कार्य करू शकेल परंतु आत्ता त्याचे काम वेक्टरवर करणे म्हणजे आउटपुट वेक्टर असेल म्हणूनच आपण करावे अशी एक सोपी तपासणी आहे जसे की शाळेत आपण आयामी विश्लेषण केले होते हे इथे असेच आहे ठीक आहे तर माझ्याकडे डाव्या बाजूला देखील एक वेक्टर आहे मला उजव्या बाजूला सरळ करणे आवश्यक आहे तर माझ्याकडे असे आहे की मी उजव्या बाजूला कर्ल घेणार आहे तर माझ्याकडे मायनस डेल बाय डेल t असेल डेल क्रॉस ऑपरेटर फक्त स्पेसमध्ये कार्य करेल म्हणून मी त्याच्या अक्रॉस टाइम डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो तर माझ्याकडे एक असणार आहे आणि मग मी काय करू मी आणखी सुलभ कसे करू शकतो माझं असं नातं आहे जे मला काय आहे ते सांगतं माझं असं नातं आहे जे मला काय आहे ते सांगतं होय बी आणि एच दरम्यान काही संबंध आहे का तर हे असे होईल मी हे इथे वापरुन लिहू शकतो तर हे वजा होईल आता मला माहित आहे हे इथल्या समीकरणानुसार संबंधित आहे तर हे एक्सप्रेशन वजा होईल अजून काय तर दुसर्या समीकरणातून एक डेरिव्हेटिव्ह येईल तर हे होईल माझ्याजवळ काय शिल्लक आहे मी येथे चा आणि शी बदल करीत आहे ज्यामुळे बाहेर येईल माझ्याजवळ येथे काय शिल्लक आहे विद्यार्थी ई ई अगदी ठीक तर मला हे जे मिळाले आहे ते उजवी बाजू आहे म्हणूनच ही डाव्या बाजूच्या बरोबरीने येथे नंतर चौरस ई ठीक आहे तर आपण हे एका परिचित सोप्या स्वरूपात लिहू या बाजूने आपण एक मितीय उदाहरण घेऊया याचा अर्थ असा की भौतिकशास्त्र केवळ एका आयामात भिन्न आहे आपण परिमाण x पर्यंत घेऊया तर त्या बाबतीत इलेक्ट्रिक फील्ड हे फक्त एक्स चे फंक्शन आहे तर हा ऑपरेटर फक्त बनेल बरोबर आंशिक डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x होईल आतापर्यंत जे मिळाले ते मी सुलभ केले तर मला मिळेल आणि तुमच्यातील बहुतेकांना समजेल की हे वेव्ह समीकरण आहे ठीक आहे आता तर याला वेव्ह समीकरण का म्हणतात विद्यार्थीः हे प्लेन वेव्हचे वर्णन करते हे प्लेन वेव्हचे वर्णन करते या समीकरणाचे निराकरण काय आहे ते आपण पाहू शकतो म्हणून उदाहरणार्थ मी या कॉससारखे काहीतरी घेतले तर करते कॉससारखे मी काय लिहू विद्यार्थीः केएक्स वजा ते फाय नॉट आहे बरोबर जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह घेतो एक्स मध्ये दोन डेरिव्हेटिव्ह्ज घेताना मला काय मिळेल मला कॉस मिळेल बरोबर व काही कॉन्टस्टंट्स येतील जेणेकरून मला डाव्या बाजूला एक मिळेल उजवीकडे मला काय मिळेल मी इ येथे परत आणीन उजवीकडे मी वेळेच्या संदर्भात दोन डेरिव्हेटिव्ह घेईन कारण कॉस साइन होईल कॉस होईल मला कॉस परत मिळेल बरोबर तर हे ओमेगा स्क्वेअर बाय C स्क्वेअर परत E कडे बनेल बरोबर तर के जर ओमेगा सी च्या बरोबरीचे असेल तर हा योग्य तो उपाय आहे आणि प्रवास करत असलेल्या लाटचे हेच समीकरण आहे तर हे डेरीव्हेशन स्पष्ट आहे का म्हणून आम्ही अगदी सोप्या गोष्टी वापरल्या आम्ही मॅक्सवेलची समीकरणे वापरली आणि ते चारही वापरले बरोबर आम्ही त्यापैकी एकही सोडला नाही आम्ही चा वापर केला आणि डी आणि ई दरम्यानचा तथ्य वापरतो आणि आम्ही बी आणि म्यू मधील संबंध वापरतो तर या सर्व संबंधांचा वापर काही सोप्या वेक्टर कॅल्क्यूलस आयडेंटिटी बरोबरच केला गेला तर आपणास आढळेल की ही सीईएमची कथा होईल मॅक्सवेलची समीकरणे सीमा अटी वेक्टर कॅल्क्युलस वापरुन आपण सर्वकाही करू शकता बरोबर आणि म्हणूनच जेव्हा या प्रकारातील डेरीव्हेशन प्रथम समजली गेली तेव्हा ती खूप मोठी गोष्ट होती कारण आपण या मागील समीकरणात नमूद केलेल्या मॅक्सवेलची समीकरणे पाहिल्यास ही प्रतिरोधक कॅपेसिटर इंडक्टन्स प्रवाह यांच्याशी संबंधित लॅबमधून घेण्यात आली आहेत अशाप्रकारे ही समीकरणे डिराईव केली गेली आणि तरीही त्यातून बाहेर पडण्यास तुम्ही सक्षम आहात एका वेव्ह समीकरणानंतर अचानक तुम्हाला समजावून सांगते की सूर्यावरील प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रूपात कसे येते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि ऑप्टिक्समधील हे कनेक्शन मॅक्सवेलने खरोखरच शक्य केले आहे आणि जर आपणास जर हि टर्म लक्षात आली असेल की जर हि येथे विस्थापित करण्याची टर्म नसती तर ही गोष्ट योग्य रीतीने कार्य केली नसती मला दुसरे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम मिळवता आले नसते हे बरोबर झाले नसते तर हे सर्व अगदी छान एकत्र येत आहे आम्ही पुढे जाण्यापूर्वी काही प्रश्न तुमच्यापैकी बर्याच जणांनी हे वेव्ह इक्वेशन डेरीव्हेशन आधी पाहिले असेल तर हे सर्व ठीक आहे मॅक्सवेल आणि कंपनीने वास्तविक मूल्यवान भौतिक परिमाणांच्या बाबतीत हे लिहिले होते आता हे दिसून आले की आपण सर्व विद्युत अभियंते आहोत आणि आम्हाला फेजर्स आवडतात आणि आम्हाला फेसर का आवडतात पुन्हा हे असे आहे की इलेक्ट्रिकल अभियंत्यांचा हा एक सोपा गुणधर्म आहे जो आम्हाला वेदना आवडत नाही म्हणून आम्हाला गणित सोपे बनवायचे आहे तर हे फेजर्स वापरुन गणितातील गुंतागुंत कमी करण्यास मदत होते तर मी काय करतो आहे की मी माझे भौतिक प्रमाण इथे घेतो आणि ते मी फेसरच्या दृष्टीने लिहीत आहे तर आता फेसर म्हणजे काय हे एक जटिल वेक्टर आहे तर हे गुंतागुंतीचे आहे आणि मी e चा घात जे ओमेगा टी घेत आहे अर्थात एक गुंतागुंतीचे प्रमाण असेल आणि मला फक्त प्रयोगशाळेच्या जगातल्या वास्तविक मूल्यांचा विचार करायचा आहे म्हणून मी वास्तविक भाग घेऊ संबंधित आहे हेच आम्ही करू याचा परिचय करून देऊन मी वेळ आणि जागेची भूमिका देखील विभक्त करीत आहे मी त्यास दोन वेगळ्या रूपांमध्ये बदलले आहे आणि हे माझ्यासाठी मॅक्सवेलच्या समीकरणास सोयीचे आहे कारण मॅक्सवेलची समीकरणे अगदीच लिनिअर आहेत तर सर्व टाइम डेरिव्हेटिव्हला काय होते आपण जिथे जिथे पहाल तिथे एक बाहेर येईल आणि टाइम डेरिव्हेटिव्ह गेले असेल बरोबर येथे माझ्या चार समीकरणासोबत हेच घडते मी पुढे सातत्य समीकरण लिहित नाही कारण ते समजले आहे ते भौतिक प्रमाण नसतात हे लक्षात ठेवून मी चुंबकीय प्रवाह आणि चुंबकीय चार्ज कायम ठेवला आहे बरोबर ते गणिताच्या सोयीसाठी सादर केले जातील तर जर एखाद्याने आपल्याला लॅबमध्ये वैध काय समीकरणे आहेत असे विचारले तर आपण निळे टर्म्स ड्रॉप करू शकता आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण विविध विषयांमधून पुस्तके वाचता तेव्हा आपल्या बाबतीत काय घडेल आपण इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे एखादे पुस्तक वाचत असाल तर सहसा इलेक्ट्रिकल इंजिनियर असतात आपण एखादे पुस्तक वाचल्यास आम्हाला ते म्हणायचे की ऑप्टिक्स समुदायाचे भौतिकशास्त्र वापरण्यास प्राधान्य दिले आहे म्हणून आपण जी काही पुस्तके उचलली आहेत ती आपण सुरुवातीपासून वाचत असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे आणि त्यांनी वापरलेले वेळ कन्वेन्शन काय आहे हे पहावे दोन्ही बरोबर आहेत परंतु जर आपण गोंधळात पडलात तर आपले सर्व उत्तरे सर्वत्र वजा चिन्हामुळे चुकीचे होतील अगदी सामान्य फरकामुळे बरोबर अर्थात भौतिकशास्त्रज्ञ असलेले आणखी एक फरक म्हणजे ते j वापरणार नाहीत ते i वापरतात इमॅजिनरी कॉन्स्टन्ट साठी ही आणखी एक गोष्ट आहे तर ते फेसर रिलेशन आहेत ठीक आहे हे समीकरण आहेत जे आम्ही कोर्स मध्ये शिकू एकदा मी हे सोडवलं जर एखादी व्यक्ती ठीक म्हणाली तर आता मला तुम्हाला फक्त लॅबचे प्रमाण द्यावे म्हणजे समिकरणे सोडवली असेल तर तुम्हाला त्यामधून काही ई आणि एच मिळेल आपल्याला काय करावे लागेल ठेवा नाही आपल्याला हे सोडवावे लागेल ठीक आहे आता आपणास गणिताच्या परिणामी आपला ई आणि एच बाहेर मिळाला आहे आणि कोणी म्हणते की आता मला प्रयोगशाळेतील वास्तविक प्रमाण द्या प्रयोगशाळेतील भौतिक विद्युत क्षेत्र आपण काय कराल विद्यार्थीः ऱ्हो आणि नंतर एम ते ठीक आहे ऱ्हो आणि m चा वापर संपला आहे मी ई आणि एच सोडवण्यासाठी मी त्यांचा आधीच वापर केला आहे आता मी काय करावे ती म्हणते की रिअल पार्ट घ्या ठीक आहे सामान्य चूक आता ते पुरेसे नाही आपल्याला आणखी काय करण्याची आवश्यकता आहे विद्यार्थीः आपल्याकडे एक म्यू आर आहे मला चा गुणाकार करायचा आहे बरोबर जर तुम्ही ई आर चा रिअल पार्ट घेतला तर तुम्हाला टाइम इन्व्यरिएंट क्वांटिटि मिळेल आम्हाला ते नको आहे तर लक्षात ठेवा ला चिटकून रहा आणि ते तुम्हाला पूर्ण टाइम डिपेन्डन्ट देईल तर हे मॅक्सवेलच्या समीकरणांचे फेसर रूप होते वापरली जाणारी पुढील गोष्ट म्हणजे मी डी आणि ई बी आणि एच आणि करंट यांचा संबंध कसा जोडू शकतो म्हणून मी येथे तथाकथित घटक संबंध लिहित आहे तर डी आणि ई मधील संबंध एप्सिलॉन परमिटिविटीच्या दृष्टीने आहे बी आणि एच मधील संबंध म्यू पर्मियबिलिटीच्या दृष्टीने आहे आणि येथे कोणी आहे ज्याला हे नियम काय म्हणतात हे माहित आहे विद्यार्थीः ओहम चा कायदा ओहचा कायदा आहे हा तुमचा प्रसिद्ध ओहम चा कायदा आहे आता आम्ही फील्ड बोललो आहोत की प्रत्यक्षात ती सामग्री कोठे चित्रित होते काय हि काच किंवा लाकूड किंवा मोकळी जागा उजवा म्हणून हे हे आणि या गोष्टी येथे आहेत जेथे मध्यम गुणधर्म आहेत ठीक आहे माझ्याकडे जे लिहिले आहे ते भौतिक गुणधर्मांची एक सरलीकृत आवृत्ती आहे खरं तर कडक अर्थाने ही समीकरणे जी मी चुकीचे लिहिले आहेत आणि आपण पुढे जात असताना त्या दुरुस्त करू उदाहरणार्थ हे एक सोपे कॉन्स्टन्ट दिसते प्रत्यक्षात तो आयसोट्रॉपिक माध्यमांसाठी टेन्सर असू शकतो आणि ऑप्टिक्सच्या दृष्टीकोनातून आपल्याकडे अस आहे की आपण एका दिशेने वेगळ्या मार्गाने प्रवास करतो नंतर दुसरी दिशा आणि आयसोट्रॉपिक गोष्टी आहेत ज्या या एप्सिलॉनला टेन्सर किंवा म्यूला टेन्सरमध्ये बनविल्या जातात या समीकरणामध्ये आणखी काही गुंतागुंत आहेत जे हे घटक समीकरण आहेत आणि जेव्हा हे पुढे येईल तेव्हा मी त्याकडे लक्ष देईन तर हे समीकरणाचे मुख्य संच आहेत ज्यावर आपण काम करू बरोबर